सर्वांना नमस्कार आमच्या अभियांत्रिकी रेखांकन व संगणक ग्राफिक्स या NPTEL ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मी IIT खडगपूरचा राजाराम आहे आणि आपण 7 व्या व्याख्यानात आहोत व्याख्यान 1 ते 6 मध्ये आपण स्केल्स आणि इतर गोष्टी सारख्या इंजिनिअरिंग ड्रॉईंग बेसिक्सचा अभ्यास केला व्याख्यान 7 ते 18 पर्यंत आपण जॉमेट्रीक कन्स्ट्रक्शन आणि कोनिक सेक्शन्स कव्हर करू आमची पाठ्यपुस्तके एन डी भट्ट यांची आहेत आजच्या वर्गात आपण कोनिक सेक्शन्सबद्दल माहिती देऊ हे वक्र कसे बनवायचे कोणतीही आकृती काढण्यासाठी आपल्याला प्रोटॅक्टर्स कंपास पेन्सिल आणि इतर गोष्टींचा वापर करून तयार केलेले विशिष्ट जॉमेट्रीक कन्स्ट्रक्शन आवश्यक आहे त्या जॉमेट्रीक कन्स्ट्रक्शनमध्ये सर्व प्रथम आवश्यक भाग म्हणजे लाईन बायसेक्ट कशी करावी कंस दुभाजक कसे करावे आणि लंब रेषा कशी काढायची आणि लाइन कशी विभाजित करावी त्याचप्रमाणे कोन बायसेक्ट कोन ट्रायसेक्ट आणि वर्तुळ विभाजित कसे करावे जर तीन बिंदू दिले असतील तर या तीन बिंदूतून जाणारे वर्तुळ कसे तयार करावे आणि जर एखादे वर्तुळ असल्यास वर्तुळाला नॉर्मल रेषा आणि स्पर्शिका रेषा कशा तयार कराव्यात आणि तेथे बाह्य बिंदू असल्यास त्या बाह्य बिंदूला त्या वर्तुळास स्पर्शिका म्हणून जोडायचे असल्यास ते कसे करावे आणि स्क्वेअर पेंटॅगॉन हेक्सागॉन आणि ऑक्टॅगॉन इत्यादी रेग्युलर पॉलीगॉन कसे तयार करावे या गोष्टी आपण जॉमेट्रीक कन्स्ट्रक्शनमध्ये कव्हर करणार आहोत आजच्या लेक्चर 7 मध्ये आपण पहिले तीन मुद्दे पाहू जसे की रेषा किंवा कंस बायसेक्ट कसा करावा लंब कसे काढायचे रेषा कशी विभाजित करावी रेषा बायसेक्टकशी करावी हे पहिले उद्दीष्ट आहे येथे A आणि B बिंदू असलेली एक AB लाइन आहे या लाइनसाठी आपण समान भाग बनवू इच्छितो याचा अर्थ असा की मी या बिंदूला O म्हणून संबोधत आहे AO अंतर आणि OB अंतर एकमेकांना समान आहेत आणि आम्ही ते दुसर्या लंब रेषेच्या आधारे तयार करतो तर C ते D पर्यंतचे कोन 90 अंश आहे C पॉईंट D पॉईंट तयार करून आणि C ते D ला जोडून आपण दुभाजक रेषाखंड तयार करू या चला या दुभाजक रेषेच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सामील असलेल्या स्टेप्सकडे पाहूया पहिली स्टेप म्हणजे रेषा AB काढणे आणि नंतर A सेंटर घेऊन येथे आपण आपला कंपास वापरू AB चे अर्ध्या पेक्षा जास्त अंतर त्रिज्या म्हणून ठेवा हे A ते B पर्यंतचे अंतर आहे तर कदाचित मी एवढी त्रिज्या निवडतो जी AB च्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे येथून कंपास वापरा एक आर्क बनवा समान त्रिज्यासह बिंदू B पासून कंपास वापरुन मी आणखी एक आर्क बनवित आहे त्याचप्रमाणे B वरुन मी दुस या बाजूस A पासून समान त्रिज्या सह आणखी एक कंस बनवण्याचा प्रयत्न करू पुन्हा एक कंस बनवा जेथे हे कंस छेदत आहेत तेथे आपण त्या बिंदूला C आणि बिंदू D कॉल करू आणि त्या लाईन जोडा एकदा आम्ही CD तयार केली ही AB ला आणि CD लाईनला लंब रेखा आहे C ते D लाईन हे जे काही आहे ते AB ला दोन समान भागांमध्ये विभाजित करते चला आपण त्या ड्रॉईंग शीटवर पाहू चला स्केल वापरू लाइन सेगमेंट बनवू चला A मार्क करू कदाचित पॉईंट B मार्क करू या त्यांना जोडू आणि त्याला A आणि B म्हणून मार्क करू आता A पासून आपला कंपास वापरुन आपल्याला त्रिज्या निवडायचा आहे आणि AB अंतराच्या अर्ध्यापेक्षा अधिक त्रिज्या निवडा कदाचित अनियंत्रितपणे आपण याला अर्ध्यापेक्षा जास्त AB म्हणून निवडणार आहोत आता A पासून त्या बाजूने कंस काढा त्याचप्रमाणे समान त्रिज्या साठी B बिंदू वापरा तो प्रथम आर्क कट करा त्याचप्रमाणे दुसर्या बाजूस B चा सेंटर म्हणून वापर करून कंस तयार करा अशाप्रकारे A बाजूने कंस बनवा म्हणून जे काही बिंदू इंटरसेक्ट करतात त्यांना आपण C आणि D कॉल करू आता या बिंदू C आणि D ला जोडा हे कंस्ट्रक्शन लाईन प्रमाणे अगदी हलक्या लाईन्ससारखे आहेत तर ज्या बिंदूत ते विभाजित होत आहे त्या बिंदूस आपण O कॉल करू जर आपण A ते O अंतर मोजणार आहोत ते 6 युनिट आहे आणि O ते B 6 युनिट आपल्याला मिळेल तर AO आणि OB समान आहेत चला पुढील ऑब्जेक्ट 2 पाहू कंस दुभागायचे कसे येथे आपल्याकडे A ते B हा कंस आहे पहिला पॉईंट A आहे आणि शेवटचा पॉईंट B आहे आणि आपल्याला या आर्कचे दुभाजक काढायचे आहे याचा अर्थ असा की आपण या बिंदूला O म्हणू आर्कसह AO आर्क लांबी आणि OB आर्क लांबी समान असणे आवश्यक आहे त्यामध्ये सामील असलेल्या स्टेप्स पाहू या प्रथम आपण A ला सेंटर घेऊ आणि AB च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर वापरू याचा अर्थ असा की बिंदू A माहित आहे B माहित आहे आणि कंस A O B वरून जातो परंतु आपण A ते B करण्याचा प्रयत्न करीत आहोत हे एका लाईन ने जोडल्या जाते त्यामुळे आपण A ते B अर्ध्यापेक्षा जास्त अंतराची त्रिज्या निवडतो जेणेकरून एक अंतर AB च्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल त्याने आर्क मार्क करा तर A पासून हे अंतर त्रिज्या म्हणून निवडा आणि A पासून एक कंस मार्क करा त्याचप्रमाणे A पासून समान त्रिज्या सह या बाजूला एक कंस मार्क करा अशा प्रकारे सेंटर B सह आणखी एक कंस मार्क करा त्याचप्रकारे त्या मार्गाने आणखी एक कंस मार्क करा जे बिंदू छेदत आहेत त्यांना C पॉईंट आणि D पॉईंट कॉल करू त्यांना जॉईन करा आणि जो पॉईंट AO B कंस कापतो तो O आहे आणि हा बिंदू दोन्ही कंसांना बायसेक्ट करतो चला आलेख पत्रक पाहू आता आपण एक आर्बिटरी निवडू यावरून एक बिंदू मार्क करू आपण एक आर्बिटरी कंस बनवू आता एक बिंदू A कॉल करू आणि दुसरा बिंदू B कॉल करू आणि या आर्कचे A ते B पर्यंत आपण त्याचे पृथक्करण करू इच्छितो तर पहिली पायरी अशी आहे A आणि B बिंदू बिंदूला जोडणारी एक डॅश लाइन तयार करा आता AB अंतरापेक्षा मोठी त्रिज्या निवडा कदाचित हे कार्य करणार आहे A ला सेंटर घेऊन दोन्ही बाजूंनी आर्क काढा त्याचप्रमाणे एक आर्क निवडा मूळ आर्क कट करा तर त्या बिंदूस A आणि D म्हणून कॉल करू या बिंदू C आणि बिंदू D ला जॉईन करा ज्यामुळे हा दुभाजक विभाजित होत आहे तो बिंदू आहे O A ते O या आर्क वरून अंतर O ते B या आर्क वरून अंतर हे दोन्ही बरोबरीचे घेऊ अशाप्रकारे आपण कंस दुभाजक बनवितो आता आपण पुढचे उदाहरण घेऊ AB लाईन वर असलेल्या विशिष्ट बिंदू K मधून जाणारे लंब कसे काढायचे तर जे दिले आहे ते म्हणजे आपल्याकडे एक लाईन AB आहे बिंदू A आणि बिंदू B एक विशेष बिंदू K आहे हा K बिंदू A आणि B दरम्यान मध्यभागी असू शकत नाही हे थोडेसे ऑफसेट असू शकते म्हणजे AK KB पेक्षा मोठे असू शकते आता आम्ही लंब दुभाजक तयार करू इच्छितो जे K वरून जाणारे लंबदुभाजक आहे जे AB ला छेदत आहे तर हा कोन AB आहे AK KBपेक्षा मोठे आहे ते कसे करावे हे आपण शिकणार आहोत चला या प्रक्रियेकडे पाहू सर्व प्रथम बिंदू K वरुन AB ला लंब काढा हे आपल्याला ज्यासाठी करायचे आहे ते ऑब्जेक्ट आहे पहिली पायरी म्हणजे KA पेक्षा कमी त्रिज्या KP निवडणे K बिंदूतून दुसरा अनियंत्रित बिंदू P निवडा जेणेकरून AP हा पेक्षा लहान राहील म्हणून असे काहीतरी मोठे अंतर मिळेल तर K पासून AK लाइन वर कंस चिन्हांकित करा त्याच त्रिज्यासह K सेंटर घेऊन आणखी एक कंस Q चिन्हांकित करा तर P बिंदू ते K व K ते Q पर्यंत अंतर समान आहे आता प्रथम तत्व वापरा आपण एक लाईन बायसेक्ट करण्यासाठी काय केले आहे कारण आता K बिंदू P आणि Qला बायसेक्ट करते तर P पासून अर्ध्यापेक्षा जास्त त्रिज्येचे आर्क या बाजूस मार्क करा त्याचप्रकारे Q बिंदूपासून त्याच त्रिज्यासह आणखी एक कंस चिन्हांकित करा जेणेकरून छेदनबिंदूस R म्हणू तेथून लाईन जॉईन करा एकदा आपण हे केल्यावर आपल्यास बिंदू K मधून जात असलेली लंब मिळेल चला ते पाहूया प्रथम AB लाईन काढा कदाचित ही लाईन आहे चला तिला जोडू या बिंदूला A कॉल करा या बिंदूला B म्हणा आता येथे कुठेतरी एक बिंदू K चिन्हांकित करा आणि आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनद्वारे लंब रेखा काढू पहिली पायरी K पासून आहे कारण आता जर आपण K पासून खूप मोठी त्रिज्या निवडत असाल तर B एक लहान रेषा आहे K पासून मी चिन्हांकित करणार असल्यास ते विस्तारित केले जाईल तर जास्त अंतर लहान अंतर आपल्या उर्वरित लांबीवर अवलंबून असते तर K ते B घेऊ त्यापेक्षा जास्त अंतर आपण निवडू त्याचप्रमाणे K वरुन समान त्रिज्यासह कंस मार्क करा तर हा बिंदू P आहे आणि हा बिंदू Q आता P पासून मला Q पेक्षा मोठे K पेक्षा मोठे निवडावे लागेल हेच मी निवडणार आहे आर्क काढा त्याचप्रकारे Q बिंदूपासून कंस काढा आणि त्यावर बिंदू चिन्हांकित करा आता Q आणि K जॉईन करा आणि हा कोन 90 अंश असेल त्यामुळे या आर्क लांबी रेखांकन करताना काळजी घ्या आणि या बिंदूला R कॉल करा अशाप्रकारे आपण बिंदू K मधून जाणारी परपेंडीकुलर काढतो आपल्या आजच्या सत्रासाठी तिसरा उद्दिष्ट म्हणजे एक लाईन समान भागांमध्ये विभागणे तर आता आपण येथे एक AB लाईन असल्याचे विचारात घेऊ आणि त्यास समान विभागांमध्ये विभाजित करू कदाचित 1 2 3 4 5 समान विभाग आपल्याला बांधायचे आहेत हे करण्याची प्रक्रियाः लाइन AB काढल्यानंतर इनक्लाइंड लाईन AC काढा ही रेषा आहे कदाचित एक तीव्र कोन जसे की 30 अंश 40 अंश आणि असे बरेच काही असू शकते A ते 1 पर्यंत आपण AC वर बिंदू 1 मार्क करण्यासाठी कंपास वापरतो आर्बिटरी कंस निवडा त्यास लोकेट करा आणि नंतर यास 1 कॉल करा त्याचप्रमाणे यास सेंटर म्हणून मार्क करा त्यावरून आणखी एक कंस मार्क करा यापासून समान त्रिज्यासह तोच सेंटर घेऊन दुसर्यास मार्क करा त्याच त्रिज्यासह दुसर्याला मार्क करा त्याच त्रिज्यासह दुसर्याला मार्क करा एकदा हे पूर्ण झाल्यावर 5 ते B जोडा चौथ्या बिंदूतून जाणारी 3 मधून 2मधून 1मधून जाणाऱ्या रेषा काढा जेथे जेथे हे छेदते तेथे हे अंतर हे अंतर सर्व समान आहेत अशा प्रकारे एखाद्याने लाईन समान भागामध्ये विभागली पाहिजे चला आपण त्यास ग्राफ शीटवर पाहू सर्व प्रथम आपल्याला एक रेषा काढावी लागेल A आणि B बिंदू मार्क करा एक इनक्लाइंड लाईन काढा आता त्या लाईनवर आर्बिटरी त्रिज्या निवडा हे बिंदू मार्क करा म्हणून या बिंदूचा वापर करा चला यास मार्क करू यास केंद्रबिंदू म्हणून घेऊ दुसरा पॉईंट मार्क करा त्याचप्रमाणे ते केंद्रबिंदू म्हणून वापरा आणि इतर मार्क करा त्याचप्रमाणे हा बिंदू मार्क करतो तर आपल्याला किती बिंदू मार्क करायचे आहेत जर ते 5 बिंदू असतील तर एकूण 5 आर्क्समध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करावे लागेल 1 2 3 4 आणि 5 वा हा एक तर हे बिंदू मार्क करा आता हा 5thबिंदू बिंदू B बरोबर जोडा आता आपल्याला या लाईनच्या समांतर जावे लागेल सहसा आमच्याकडे ते करण्यासाठी त्या दिशेने मिनी ड्राफ्टर समायोजित केले जाते परंतु येथे आमच्याकडे कोणतेही मिनी ड्राफ्ट नाही समांतर रेषा काढण्यासाठी प्रथम आपल्याला त्याला लंब काढावे लागते आपले सेट स्क्वेअर काळजीपूर्वक संरेखित करा हे वापरण्यासाठी ड्राफ्टर हे योग्य साधन आहे तर आपण ते त्यास समांतर बनवावे याचा अर्थ असा आहे की त्या दिशेने एक सेट स्क्वेअरपैकी एक संरेखित करणे असे काहीतरी आहे आणि बिंदू आमच्या विशिष्ट बिंदूंमधून जाणे आवश्यक आहे तर या लाईन वाढवू या तर एखाद्याने खूप सावधगिरी बाळगली पाहिजे जोपर्यंत आम्ही ड्राफ्ट वापरत नाही तोपर्यंत आम्ही हे बनवू शकत नाही विना संरेखण या रेषा वेगवेगळ्या भागात विभागू शकते तर प्रथम एक ते तिथे छेदत आहे तर दुसरा तिथे छेदणार आहे तर आता हे लाईन वाढवतात म्हणून हे बिंदू मार्क करा तर आपण 1 प्राइम 2 प्राइम 3 प्राइम 4 प्राइम असे कॉल करू तर A 1 प्राइम बरोबर 1 2 प्राइम हे 2 3 प्राइम बरोबर आहे हे 3 4 प्राइम बरोबर आहे आणि हे 4 प्राइम B च्या बरोबरीने तर हे तुम्ही या पॅरलललाइन्स तयार करण्यासाठी तुम्ही किती काळजी घ्याल यावर अवलंबून आहे आपण हे 5 समान भाग बनवण्याच्या स्थितीत असू आपले खूप खूप आभार